या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमाच्या बायोरिएक्टर्सच्या 10 तासांच्या अभ्यासक्रमात व्याख्यान क्रमांक 10 मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मॉड्युल 3 प्रारंभ करू जे सामान्य बायोरिएक्टर ऑपरेटिंग मोड्सच्या विश्लेषणावर आहे मी येथे स्क्रीन मोठी करत आहे सामान्य बायोरिएक्टर ऑपरेटिंग मोडचे विश्लेषण आपण सर्वप्रथम आधीच्या मॉड्युलमध्ये पाहिलेल्या सामान्य बायोरिएक्टर ऑपरेटिंग मोड्सचे स्मरण करूया आपण प्रथम ऑपरेटिंग मोड म्हणून बॅच पाहिला बॅच म्हणजे काहीही नसून तुम्ही सर्व काही त्यात घालता आणि नंतर सुरुवात करताना सर्व काही तेथे आधीपासूनच असते हे कोणतेही घालणे किंवा काढणे नाही ही प्रक्रिया बॅच रिएक्टरमध्ये कोणत्याही घालण्या किंवा काढल्याशिवाय होते आणि बॅच संपण्याच्या वेळी तुम्ही सामग्री बाहेर काढता आणि प्रक्रियेसाठी जाता बॅचची वेळ सुरू होते जेव्हा सर्वकाही सर्वकाही घातल्यानंतर आणि बॅचची वेळ वस्तू काढून टाकण्यापूर्वी संपते तो कार्याचा बॅच मोड असतो आपण कार्याची कंटीन्युअस पद्धत देखील पाहिली जिथे बायोरिएक्टरमध्ये आत जाणारा अविरात प्रवाह असतो आणि बाहेर जाणारा कंटीन्युअस प्रवाह असतो आणि जेव्हा कंटीन्युअस प्रवाह चालू असतो तेव्हा प्रक्रिया एकाच वेळी घडतात या दोघांमध्ये म्हणून बॅच आणि कंटीन्युअसमध्ये आपल्याकडे फेड बॅच आहे जिथे तुम्ही बॅच म्हणून सुरुवात करू शकता आणि नंतर तुम्हाला अधूनमधून आत घालणे किंवा मधूनमधून काढून टाकणे किंवा कंटीन्युअस फीडिंग आणि कंटीन्युअस काढणे किंवा दोन्ही असू शकतात तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत एकाच वेळी कंटीन्युअस आत आणि कंटीन्युअस बाहेर नाही आहे कोणत्याही संयोजनाला म्हणतात इतर कोणत्याही संयोजनाला फेड बॅच म्हणतात बॅच कंटीन्युअस आणि फेड बॅच हे 3 सामान्य बायोरिएक्टर ऑपरेटिंग मोड आहेत चला या मोड्सचे काही मूलभूत विश्लेषण पाहू आणि असे विश्लेषण आपल्याला रचनेच्या संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करेल प्रश्न जसे की विशिष्ट ऐच्छिक उद्दिष्टासाठी आपल्याला बायोरिएक्टर किती काळ चालवावा लागेल हा एक अतिशय मूलभूत रचना प्रश्न असेल जो एखाद्याला विचारायची इच्छा असेल आणि मग त्यावर आधारित इतर जटिल रचना प्रश्न असू शकतात ज्यांची उत्तरे अशा विश्लेषणाद्वारे दिली जाऊ शकतात या व्याख्यानात आपण बॅच बायोरिएक्टरवर लक्ष केंद्रित करूया बॅच बायोरिएक्टर आपण प्रथम हाती घेत आहोत कारण हा विशेषतः उद्योगांमध्ये ऑपरेशनचा एक अतिशय सामान्य मोड आहे ते तसे खूप शक्तिशाली आहे साधे पण शक्तिशाली आहे इतर मोड्सच्या तुलनेत हे ऑपरेट करणे सोपे आहे आणि हेच एक कारण आहे की उद्योगात याला प्राधान्य दिले जाते ऑपरेशनचा बॅच मोड येथे जी दाखवली आहे ती आपली स्वतःची आपल्या प्रयोगशाळेतील काही माहिती आहे फार पूर्वीची हे एकूण पेशींचे प्रमाण आहे लक्षात ठेवा आपण एकूण पेशींचे प्रमाण आणि जिवंत पेशींच्या प्रमाणाबद्दल बोललो हे एकूण पेशींचे प्रमाण आहे जे आपण ज्याला ओडी म्हणतो त्याद्वारे मोजले गेले आहे खरतर पेशी स्कॅटर करतात आणि नंतर कॅलिब्रेट केल्या जातात आणि आपण ओडीला ग्रॅम प्रति लिटरमध्ये रूपांतरित करण्यासाठी कॅलिब्रेशन कर्व्ह वापरला आहे मला वाटतं की हे झांथोमोनाज कॅम्पेस्ट्रिस आहे जर मला आठवत असेल तरबरोबर मी फक्त एक प्रातिनिधीक बॅच वाढ घेतली ग्रॅम प्रति लिटरमध्ये एकूण पेशीचे प्रमाण y अक्षावर आहे वाढीची वेळ x अक्षावर आहे सुमारे 5 6 तासांपर्यंत आपण पाहू शकतो एकूण पेशींच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल झालेला नाही सुमारे 6 तासांनी पेशींचे प्रमाण सुमारे 28 तासांपर्यंत वाढत राहते आणि नंतर ती सपाट होते ज्या टप्प्यात प्रारंभिक टप्पा ज्यामध्ये पेशीच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल होत नाही एकूण पेशीच्या प्रमाणाला लॅग फेज म्हणतात ज्या भागात पेशींचे प्रमाण झपाट्याने बदलते त्याला लॉग फेज म्हणतात आपण त्याचे कारण थोड्या वेळाने पाहू आणि मग ते स्थिर टप्प्यात पोहोचते जिथे पेशींच्या प्रमाणात कोणतीही वाढ होत नाही याच्या थोडेसे उलट आपण त्याच जिवाणूसाठी जिवंत पेशी प्रमाणाचा तपशील पाहू येथे जिवंत पेशीचे प्रमाण ग्रॅम प्रति लिटर दिलेले आहे वेळ तासामध्ये हे एकूण पेशींचे प्रमाण आहे स्केल जवळजवळ 0 ते 3 समान आहे येथे पुन्हा शून्य ते तीन आहे परंतु हे जिवंत पेशींचे प्रमाण आहे हे बहुधा प्लेटिंग पद्धती झांथोमोनास प्लेटिंग पद्धतीद्वारे प्राप्त झाले होते जसे आपण बघू शकतो की येथे जिवंत पेशींच्या प्रमाणाचा एकूण पेशी प्रमाणाशी बऱ्यापैकी ओव्हरलॅप आहे या भागात या भागापर्यंत आणि इथपर्यंत येथे चांगला ओव्हरलॅप आहे आणि नंतर सुमारे 40 तासांनी ते अपेक्षेप्रमाणे कमी होऊ लागते कारण येथे जिवंत पेशींचे प्रमाण कमी होईल काही काळानंतर स्टेशनरी फेज तुम्ही डेथ फेजमध्ये प्रवेश करता जे जिवंत पेशींच्या प्रमाणाच्या प्रोफाइलमध्ये दिसून येईल एकूण पेशी प्रमाणाच्या प्रोफाइलमध्ये ते बराच काळ दिसून येत नाही ती वास्तविक माहिती आहे तर ही एक साधी बॅच आहे जिथे कदाचित एक मर्यादित करणारा सब्सट्रेट एक मुख्य सब्सट्रेट होता आणि त्या सब्सट्रेटवर जो बहुधा ग्लुकोज होता त्यावर पेशी वाढतात वाढीचा आणखी एक प्रकार आहे जो कधी कधी पाहायला मिळतो ज्याला डायऑक्सिक ग्रोथ म्हणतात कधी कधी ते डायऑक्सी म्हणतात आणि असेच काही जे मूलत उद्भवते कारण एकामागून एक सब्सट्रेट्सचा अनुक्रमिक वापर अनुक्रमिक उपयोग उदाहरणार्थ ग्लुकोज आणि लॅक्टोज यांचे मिश्रण असल्यास एस्चेरिशीया कोलाई सारख्या विशिष्ट जीवांसाठी आपण म्हणू या मग लॅक्टोजपेक्षा ग्लुकोजला प्राधान्य दिले जाते आणि ग्लुकोज प्रथम वापरले जाते हे घडण्यासाठी एक सुप्रसिद्ध यंत्रणा आहे आण्विक दृष्टीने ते लॅक ओपेरॉन म्हणून ओळखले जाते आणि असेच काहीसे आपण त्यात उतरणार नाही इ coli मध्ये असे का घडते हे आपल्याला चांगले समजते तथापि आपल्या हेतूंसाठी वाढीचा आलेख काहीसा असा दिसेल जर तुम्ही एकूण पेशीचे प्रमाण x विरुद्ध वेळ प्लॉट केले तर सुरुवातीला लॅग फेज असते आणि नंतर एक लॉग फेज असते आणि नंतर हे स्टेशनरी फेजसारखे दिसते परंतु प्रत्यक्षात ही दुसरी लॉग फेज असते आणि नंतर वाढ होते आणि जेव्हा तुम्ही ग्लुकोज आणि लॅक्टोजचे विश्लेषण करता तेव्हा असे आढळून येते की येथे ग्लुकोज आधी वापरला जातो आणि नंतर लॅक्टोज वापर होतो तुम्ही बघू शकता की वाढीचा दर जो तुम्हाला यातून मिळेल जो आपण कसा मिळवायचा ते पाहू येथे लॅक्टोजवरील वाढीच्या तुलनेत जास्त असेल ग्लुकोजवरील विशिष्ट वाढीचा दर हा लॅक्टोजवरील विशिष्ट वाढीच्या दरापेक्षा जास्त असेल ती नेहमीची पद्धत आहे ज्याप्रमाणे ते घडते प्राधान्य दिलेला सब्सट्रेट वाढीच्या उच्च दरासह विशिष्ट वाढीच्या दरासह प्रथम वापरला जातो त्यानंतर इतर सब्सट्रेट वापरला जातो हे देखील पाहिले जाते आणि हे जाणून घेणे चांगले आहे अगदी प्रास्ताविक अभ्यासक्रमातसुद्धा आपल्या विश्लेषणासाठी हे म्हटल्यावर आपण आधी पाहिलेल्या साध्या बॅचच्या वाढीवर लक्ष केंद्रित करूया एक जीव एक सब्सट्रेट आणि असेच काही एक मर्यादित करणारा सब्सट्रेट बॅच वाढ जसे की आपण वास्तविक माहितीसह पाहिले पेशीचे प्रमाण विरुद्ध वेळ एक लॅग फेज काहीतरी लॉग फेज आणि स्टेशनरी फेज म्हणतात आणि जर तुम्ही जिवंत पेशीचे प्रमाण प्लॉट केले तर तुम्हाला डेथ फेज देखील दिसेल जेथे जिवंत पेशीचे प्रमाण कमी होते घन रेखा म्हणजे एकूण पेशीचे प्रमाण ठिपके असलेली रेषा किंवा डॅश रेषा ही जिवंत पेशीचे प्रमाण असते आता बायोरिएक्टर ब्रॉथमधील पेशींवर वस्तुमान संतुलन करू बायोरिएक्टर ब्रॉथ बायोरिएक्टरमधील द्रव हे पेशींवर वस्तुमान संतुलन करण्यासाठी आपण आपली प्रणाली म्हणून घेणार आहोत हे आपले समीकरण आहे जे आपण मॉड्यूल 1 पासून पाहिले आहे हे वस्तुमान दर आहेत इनपुटचा वस्तुमान दर वजा उत्पादनाचा वस्तुमान दर अधिक निर्मितीचा दर वजा दर वापराचा दर सर्व वस्तुमान आधारावर वस्तुमान जमा होण्याच्या दराच्या बरोबरीचे आहे कारण आपण पेशींवर संतुलन करत आहोत हे बॅच बायोरिएक्टरमधील पेशींच्या वस्तुमानासाठी लिहिले जाईल ri rorg rcddt ही बॅच असल्याने आणि आपण फक्त वाढीचा विचार करू या या टप्प्यासाठी आपण सध्या फक्त हा टप्पा म्हणू या दुसऱ्या शब्दांत आपण विचार करणार आहोत की तिथे कोणताही मृत्यू नाही इनपुटचा दर नाही आउटपुटचा दर नाही कारण ती बॅच आहे ही बॅचची मूलभूत व्याख्या आहे आणि मृत्यू नसल्यामुळे पेशींचा वापर होत नाही आणि म्हणून r i r o आणि r c 0 आहेत ते 3 ही दर शून्य आहेत म्हणून r g जो वस्तुमान आधारावर वाढीचा दर आहे तो येथे d m dt च्या बरोबरीचा आहे rgddt जर आपण पेशीच्या प्रमाणाच्या स्वरूपात m ला बदलले कारण पेशीचे प्रमाण सहज मोजले जाते आपण मोजलेल्या परिमाणांच्या संदर्भात गोष्टी लिहू इच्छितो कारण त्या मोजल्या जातात आणि त्यांचा निर्णय घेण्यासाठी वापर केला जाऊ शकतो तर वस्तुमानाच्या आधारावर r g हा m चा d dt आहे ज्याला x गुणिले V मध्ये लिहिता येईल पेशीचे प्रमाण म्हणजे पेशींच्या वस्तुमानाचा युनिट व्हॉल्यूम गुणिले प्रणालीचा किंवा ब्रॉथचा व्हॉल्यूम जो की m असेल rgddtdxVdt आणि बॅचच्या वाढीच्या बाबतीत बॅचच्या व्हॉल्यूममध्ये कोणताही बदल होत नाही बरोबर त्यात कोणतीही भर पडत नाही बॅचमधून कोणतीही वस्तू कमी होत नाही किंवा काढून टाकली जात नाही आणि म्हणून व्हॉल्यूम स्थिर राहतो जर व्हॉल्यूम हा स्थिरांक असेल तर तो काळाबरोबर बदलणार नाही आणि म्हणून या V ला येथे स्थिरांक म्हणून काढता येईल या डेरिव्हेटीव्हमधून आणि म्हणून तो V गुणिले d x dt होईल rgddtVdxdt आता जर r x हा व्हॉल्यूमेट्रिक आधारावर दर असेल तर पुन्हा ते थेट मोजले जाणारे आहेत तर आपण ते त्यांच्या संदर्भात लिहू मग r गुणिले V हे r g च्या बरोबरीचे असेल तुम्हाला माहिती आहे की प्रमाण किंवा व्हॉल्यूमेट्रिक आधारावर हा दर आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पेशीचे प्रमाण वेळेनुसार बदलण्याचा दर म्हणजे r x आहे म्हणून पेशी प्रमाणाच्या बदलाचा दर गुणिले व्हॉल्यूम हा वस्तुमानाच्या प्रमाणाच्या बदलाचा दर असेल माफ करा वस्तुमानाच्या बदलाचा दर आहे वस्तुमानाच्या प्रमाणाच्या बदलाचा दर नाही म्हणून r x गुणिले V बरोबर r g आणि ते येथून V d x dt बरोबर येते तर जर आपण हे आणि हे समीकरण समान केले तर r x दुसरे काहीच नाही तर d x dt असेल rxVrgVdxdt rxdxdt तर बॅच बायोरिएक्टरच्या विशेष प्रकरणात व्हॉल्यूमेट्रिक दर पेशी प्रमाणाच्या संचय दराच्या बरोबरीचा असतो हे आपण आधीच बॅलन्सचे एक विशेष प्रकरण म्हणून पाहिले आहे आणि आपण असेही म्हणालो की तुमच्या शाळेत तुमची अशीच ओळख झाली असती आणि ती फक्त बॅच प्रकरणापुरतीच मर्यादित आहे आणि पुढे नेऊ नका जेव्हा आपण कंटीन्युअस प्रक्रियांवर चर्चा करतो तेव्हा हा पैलू स्पष्ट होईल दराची संकल्पना अधिक सामान्य आहे जिथे दराचे संचय दराच्या बरोबरीने असणे फक्त बॅच प्रणालीसाठी वैध आहे विकासाच्या दराचे एक सामान्य मॉडेल जे आपण आधीच पाहिले आहे खरेतर आपण पाहिलेले पहिले मॉडेल r x होते तुम्हाला माहित आहे की व्हॉल्यूमेट्रिक आधारावर आहे r x बरोबर mu x किंवा या प्रकरणात d x dt rxμxorheredxdtμx संचय दर बरोबर mu x आहे आपण d x ला बदलत आहोत माफ करा आपण r x हे d x dt ने बदलत आहोत d x dt बरोबर mu x आहे खरं तर mu ची व्याख्या अशा परिस्थितीत केली जाऊ शकते किंवा इथे 1 भागिले x dx dt या शब्दाचा अर्थ पाहणे सोपे जाते हेच कारण ज्यामुळे मी हे येथे दिले आहे तो अजूनही याचा अर्थ अजूनही वैध आहे येथे 1 भागिले x d x dt पाहणे सोपे आहे हे पेशीच्या प्रमाणाच्या संदर्भात सामान्यीकृत केले गेले आहे आणि म्हणूनच त्याला वाढीचा विशिष्ट दर म्हणतात 1xdxdtμ हे मॉडेल बॅचच्या वाढीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाऊ शकते परंतु काही भागांमध्ये हे बॅचच्या वाढीचे विविध भाग आहेत जे आपण पाहिले आहेत वेळेनुसार पेशींच्या प्रमाणातील बदल लॅग लॉग आणि स्टेशनरी फेज लॅग फेजमध्ये तुम्हाला माहिती आहे की mu 0 आहे d x dt 0 आहे पेशीच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल नाही लॉग फेजमध्ये जे येथे आहे जे कदाचित तुम्हाला आतापर्यंत समोर आले आहे mu एक स्थिरांक आहे आणि स्टेशनरी फेजमध्ये पुन्हा पेशीच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणून mu 0 आहे तेथे लेट लॉग फेज अर्ली लॉग फेज किंवा अर्ली स्टेशनरी फेज या दरम्यान काही टप्पे आहेत जसे त्याला इथे म्हणतात या समीकरणाद्वारे हे टप्पे फार स्पष्टपणे वर्णन केले जात नाहीत परंतु रचनेचा निर्णय घेण्यासाठी ते जाणून घेणे किंवा त्यांचे वर्णन करणे फारसे आवश्यक नाही आणि म्हणून आपण त्यात जाणार नाही ते करण्याचे मार्ग आहेत गणितीय सादरीकरणात त्यांचा समावेश करण्याचे मार्ग आहेत आपण या विशिष्ट अभ्यासक्रमात त्या पैलूंचा विचार करणार नाही आता एकट्या लॉग फेजचा विचार करूया त्यावरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत जसजसे पुढे जाऊ तसतसे कारण स्पष्ट होईल लॉग फेजमध्ये mu एक स्थिरांक आहे म्हणून dx dt बरोबर mu x mu येथे स्थिरांक म्हणून घेतले जाऊ शकते dxdtμx जर आपण हे सरळ पुढे फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल समीकरण सोडवले तर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल समीकरण माहित असेल ज्याचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला किमान 1 प्रारंभिक स्थिती आवश्यक आहे तर प्रारंभिक स्थिती खालीलप्रमाणे आहे t बरोबर t 0 असताना जी लॉग फेजची सुरूवात आहे ती बॅचची सुरूवात नाही ती लॉग फेजची सुरूवात आहे पेशीचे प्रमाण x शून्य आहे x शून्य हे बॅचच्या सुरूवातीस असलेल्या प्रमाणापेक्षा फार वेगळे असू शकत नाही परंतु काहीवेळा फरक असू शकतो त्यात फारसा बदल झालेला नाही पण थोडासा बदल झाला आहे म्हणून तुम्हाला ते ठेवण्याची गरज आहे तुम्हाला x शून्य प्रत्यक्षात काय आहे याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे कारण येथे हे मॉडेल जेथे mu स्थिरांक आहे ते फक्त लॉग फेजला लागू आहे इतर कोणत्याही टप्प्याला नाही तर जर आपण हे समीकरण सोडवायला गेलो तर फक्त काही पायऱ्या मी येथे पायऱ्या लिहून ठेवल्या आहेत dxxμdt दोन्ही बाजूंना इंटीग्रेट केल्याने आपल्याला dx भागिले x चे इंटीग्रल ln x असे मिळते आणि येथे ते सरळसोट आहे mu t अधिक c निश्चित इंटीग्रलमध्ये आहे dxxμdt ln x μtc आपल्याकडे येथे प्रारंभिक स्थिती आहे ज्याचा वापर c चे मूल्यमापन करण्यासाठी केला जाऊ शकतो जर तुम्ही t बरोबर t शून्य x बरोबर x शून्य अशी प्रारंभिक स्थिती ठेवली म्हणून x चा ln बरोबर mu t शून्य अधिक c किंवा c बरोबर x शून्याचा ln x वजा mu गुणिले t शून्य हा आपला c आहे ln x0 μt0c म्हणून जर तुम्ही ते पुन्हा येथे समिकरणामध्ये घातले तर उत्तर हे होईल ln x μtln x0 μt0 जर आपण दोन्ही बाजूंना समान संज्ञा एकत्र केल्या तर x चे ln वजा x शून्याचे ln जे असे होते ln xx0μt t0 आणि म्हणून x बरोबर xx0eμt t0 हे पेशीचे प्रमाण x मध्ये वेळेनुसार होणाऱ्या फरकाचे वर्णन आहे कारण हा एक्सपोनेंशियल आहे आणि हा एक लॉग आहे ज्याला आपण एकतर लॉगरिदमिक फेज म्हणतो जो याच्याशी संबंधित असतो किंवा एक्सपोनेंशियल वाढीचा टप्पा जो वास्तविकपणे वेळेनुसार पेशीच्या प्रमाणाच्या भिन्नतेचे वर्णन करतो म्हणूनच याला लॉग फेज म्हणतात हे समीकरण पेशींच्या ऐच्छिक प्रमाणापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ शोधण्यासाठी वापरला जाऊ शकतो तो एक सरळसोटपणे केलेला रचनेचा उपयोग आहे जर मापदंड mu t शून्य जो की लॅग फेज वेळ आहे आणि x शून्य हे लॉग फेजच्या सुरूवातीचे प्रमाण असून ते प्रारंभिक पेशी प्रमाणापेक्षा फार वेगळे असू शकत नाही तर आपण याप्रमाणे बॅचच्या सुरूवातीपासून x पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी एकूण वेळ t चा अंदाज लावू शकतो हे 1 भागिले mu x चा ln भागिले x शून्य आहे हे आपल्या आधीच्या गोष्टीवरून मिळते 1 भागिले mu x चा ln भागिले x शून्य जर t शून्यला शून्य म्हणून घेतले जाऊ शकते आणि अधिक आपले t शून्य जे बॅचने लॅग फेजमध्ये घालवलेला वेळ आहे तर लॅगची वेळ येथे आहे ही लॉगरिदमिक वाढ x शून्य पासून x पर्यंत पोहोचण्याची वेळ आहे ही बॅचची एकूण वेळ असेल जर आपल्याला साधारणतः सुरूवातीचे पेशी प्रमाण x शून्यापासून पेशींच्या एका विशिष्ट प्रमाण x पर्यंत पोहोचण्यात रस असेल तर मी असे गृहीत धरत आहे की लॅग फेजमध्ये पेशींच्या प्रमाणात कोणताही बदल होत नाही 1ln xx0t0t असे म्हटल्यावर मला येथे ही समस्या देऊ द्या आपण थोडे अजून याला चालू ठेवू आपण पुढे चालू ठेवू आणि पूर्णतेसाठी या व्याख्यानातच थोडे पुर्ण करू परंतु बॅच बायोरिएक्टर विश्लेषणामध्ये थोडा सराव करण्यासाठी तुम्ही या व्याख्यानाच्या शेवटी हे कार्य करावे अशी माझी इच्छा आहे समस्येनुसार बॅच बायोरिएक्टरमध्ये इनोक्युलमचे प्रमाण प्रति लिटर 0 5 ग्रॅम होते हे पेशीचे प्रारंभिक प्रमाण आहे लॅग फेज सहसा या परिस्थितीत 20 मिनिटे टिकते लॉग फेजच्या सुरूवातीचे प्रमाण इनोक्युलेशननंतर लगेच असलेल्या पेशींच्या प्रमाणापेक्षा फारसे वेगळे नव्हते असे गृहीत धरून 4 ग्रॅम प्रति लीटरपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज लावा या परिस्थितीत या जीवाचा वाढीचा विशिष्ट दर 0 5 तास व्यस्त आहे लॉग फेजमध्ये पेशीचे प्रमाण दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतो ही समस्या आहे कृपया ती सोडवा हे आधीच्या काढलेल्या समीकरणाचा विनियोग आहे अर्थातच आपण पुढील व्याख्यानात उत्तर पाहू चला आता सुरू ठेवूया प्रारंभिक विश्लेषण आपण आतापर्यंत काय केले आहे विशिष्ट वाढ दर mu वर सब्सट्रेटच्या प्रभावाचा विचार केला नाही आपण एकप्रकारे स्पष्टपणे असे गृहीत धरले होते की पुरेसा सब्सट्रेट उपस्थित आहे म्हणजे mu बरोबर mu m आहे तुम्हाला माहित आहे mu विरुद्ध S mu बदलते जेव्हा S सुरुवातीच्या टप्प्यात बदलतो आणि नंतर स्थिर मूल्य किंवा अपगामी मूल्य mu m पर्यंत पोहोचतो तेव्हा सब्सट्रेट प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या वर आहे आपण असे गृहीत धरले की आपल्याकडे नेहमीच पुरेसा सब्सट्रेट असतो जेणेकरून विशिष्ट वाढीच्या दरासाठी आपण नेहमीच mu m वर असतो हे नेहमीच असण्याची गरज नाही आणि आपण हे पाहिले आहे हे भिन्नतेचे गणितीय सादरीकरण आहे mu च्या S सह भिन्नतेचे मोनोड मॉडेल विशिष्ट वाढीचा दर mu m गुणिले s भागिले K s अधिक S आहे μmSKSS हा फरक वाढीच्या दरावर परिणाम करेल आणि म्हणूनच शक्य असल्यास तो शेवटी बॅचमध्ये पेशीचे विशिष्ट प्रमाण प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर परिणाम करेल जर आपण सब्सट्रेटचा प्रभाव समाविष्ट केला तर लॉग फेजसाठी mu ला mu m ने S ला K s अधिक S ने बदलणे आवश्यक आहे त्यामुळे dx dt बरोबर mu x अजूनही वैध आहे सब्सट्रेटच्या प्रभावाने फक्त mu बदलला आहे सब्सट्रेटचा प्रभाव समाविष्ट करण्यासाठी mu m S मला माफ करा भागिले K s अधिक S dxdtmSKSSx आता विश्लेषणाच्या सुलभतेसाठी दोन प्रकरणांचा विचार करूया पहिले प्रकरण सब्सट्रेटचे प्रमाण K s मूल्यापेक्षा खूप जास्त आहे S≫KS लक्षात घ्या की हे K s हे सब्सट्रेटचे प्रमाण आहे ज्यावर आपल्याला निम्मा कमाल वाढीचा दर मिळाला आहे आपण काय म्हणत आहोत की आपण येथे कुठेतरी आहोत जेथे सब्सट्रेटचे प्रमाण K s पेक्षा खूप जास्त आहे हीच स्थिती आहे जी आपण प्रथम पाहत आहोत तसे असल्यास S हे अंदाजे K s च्या बरोबरीचे आहे हे कसे घडते ते मी तुम्हाला गणितातून सांगेन K s आणि S ते भाजकात जोडले जातात आपण असे म्हणूया की जर s हे K s पेक्षा खूप खूप मोठे असेल तर फक्त हे स्पष्ट करण्यासाठी असे समजुया की K s 1 आहे आणि S 1000 आहे मग भाजकात 1000 आहे किंवा भाजकात 1001 आहे ते या mu च्या मूल्यामध्ये खूप काही फरक पाडणार नाही त्यामुळे तुम्ही K s अधिक s ला फक्त s ने खूप सुरक्षितपणे बदलू शकता जर s हे K s पेक्षा खूप खूप मोठे असेल जर आपण भाजक s ने बदलला तर तुमच्याकडे mu m s भागिले S आहे S S रद्द केला जाऊ शकतो आणि तुमच्याकडे फक्त mu m राहील आणि तेच येथे दाखवले आहे If S≫KS then mSKSSmSSm जे आधीच्या प्रकरणा सारखेच आहे फक्त एक गोष्ट अशी आहे की dx dt बरोबर mu x असे म्हणण्याऐवजी आपण dx dt बरोबर mu mx असे थेट म्हणू शकतो आपण आपल्या आधीच्या विश्लेषणात चालाखपणे असे गृहित धरले होते परंतु येथे आपण खूप आत्मविश्वासाने सांगत आहोत की हा mu m गुणिले x आहे हा कमाल विशिष्ट वाढीचा दर आहे आता दुसरी अट आहे जर s अंदाजे K s च्या समान असेल तर आपण वरील गृहितक वापरु शकत नाही If S≈KS तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुम्ही K s अधिक S ला फक्त S ने बदलू शकता कारण दोन्ही तुलना करता येतील बॅच बायोरिअॅक्टरच्या बाबतीत हे प्रकरण सर्वसाधारण नाही आणि जेव्हा काही महत्त्वपूर्ण परंतु असामान्य सब्सट्रेट मर्यादित करणारा होतो तेव्हा होऊ शकते अन्यथा जेव्हा हे घडते तेव्हा कल्चर स्टेशनरी फेजला पोहोचले असते ते तुम्ही आहात त्या बॅचमध्ये तुम्ही सामान्यत तुमच्याकडे पुरेसा सब्सट्रेट असल्याची खात्री करता परंतु अशा परिस्थिती असतात जेव्हा हे उद्भवू शकते आणि कंटीन्युअस बायोरिएक्टर विश्लेषणामध्ये देखील हे खूप प्रासंगिक आहे तर आपण ते येथे पाहणे सुरू करूया जिथे त्याचा काही उपयोग आहे आणि नंतर कंटीन्युअस प्रकरणासाठी तो उचलणे देखील थोडे सोपे होते आपल्याकडे येथे x आणि s ही दोन परिमाणे आहेत जी डिफ्रेंशियल समीकरणामध्ये वेळेनुसार बदलतात आणि अर्थातच तुम्हाला माहित आहे की फक्त एक अवलंबीत चल असणे सोयीस्कर आहे एकतर x किंवा s पण दोन्ही नाही ते येथे कठीण होते तर जर तुम्ही एकाला दुसऱ्यात रुपांतरीत करू शकत असाल शक्यतो s ला x च्या रूपात कारण आपण x कडे पाहत आहोत आपल्याकडे सर्वत्र x आहे जर आपण x च्या स्वरूपात s व्यक्त करू शकलो तर आपण हे समीकरण सोडवू शकतो आपण ते कसे करू त्यावरील काही विचार काही संकल्पनांशी संबंधित काहीतरी जे आपण याआधी मॉड्यूल 2 मधील अभ्यासक्रमात पाहिले आहे होय ज्याला आपण म्हटले होते जे आपण आधीच्या व्याख्यानात किंवा आधीच्या मॉड्यूलमध्ये यिल्ड कोइफीशीअंट म्हणून परिभाषित केले होते ते वापरू शकतो जे पेशीचे प्रमाण आणि सब्सट्रेट प्रमाणाचा संबंध प्रस्थापित करते आपल्याला माहित आहे की Y xs सब्सट्रेटच्या संदर्भात पेशींचे उत्पन्न हे इतर काही नाही तर आपण येथे परिभाषित केलेल्या मूल्यांच्या संदर्भात वापरलेल्या सब्सट्रेटच्या प्रमाणात तयार केलेल्या पेशींचे प्रमाण आहे x वजा x शून्य म्हणजे पेशींचे प्रमाण उत्पादित पेशींचे प्रमाण भागिले वापरलेल्या सब्सट्रेटचे प्रमाण YxSamountofcellsproducedamountofsubstrateconsumedx x0S0 S आणि प्रमाण हे राशी भागिले एकक व्हॉल्यूम आहे कारण आपण एकाला दुसर्याने विभाजित करत आहोत आणि व्हॉल्यूम समान आहे आपण व्हॉल्यूम रद्द करू शकता तर तयार झालेल्या पेशींची एकूण संख्या भागिले वापरलेले सब्सट्रेट हे अंश आणि भाजक दोन्हीवर प्रमाणाने बदलले जाऊ शकते आणि आपल्याकडे समान यिल्ड कोइफीशीअंट असेल तेच आपण येथे केले आहे आणि Y xs हा स्थिरांक आहे हे गृहीतक अनेक भिन्न परिस्थितींमध्ये चांगले गृहितक आहे तसे असल्यास x च्या स्वरूपात s लिहिण्यासाठी आपण यिल्ड कोइफीशीअंट वापरू शकतो S0 एक स्थिरांक आहे S0 हे एकूण सब्सट्रेटचे प्रमाण आहे जे सामान्यतः माहित असते त्याचप्रमाणे x0 हे पेशीचे प्रारंभिक प्रमाण आहे असे गृहीत धरून की लॅग फेजमध्ये फारसा बदल झालेला नाही ते देखील माहित आहे तर आपल्याला चल x मध्ये आणि चल s आणि x मधील संबंध प्रस्थापित करण्यामध्ये खरतर रस आहे तर s बरोबर SS0 x x0YxS म्हणून S च्या जागी घातल्यावर डिफरेंशियल समीकरण बनते dxdtmS0 x x0YxSKSS0 x x0YxSx पायरी दर पायरी उत्तर दाखविण्यासाठी खूप वेळ लागेल विशेषत या अभ्यासक्रमाच्या संदर्भात हा एकूण 10 तासांचा आहे याला कदाचित सर्व बीजगणित दाखवण्यासाठी 45 मिनिटे लागतील म्हणून जर तुम्हाला गणितात आवड असेल आणि सोयीस्कर असेल तर मी सुचवेन की तुम्ही ते सोडवा जेव्हा तुमच्याकडे सुमारे अर्धा तास असेल जर तुम्ही गणितात चांगले असाल तर त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला उत्तराच्या ज्या भागावर जायचे नाही आणि सुप्रसिद्ध परिणाम मिळवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला इंटिग्रल्सच्या सारणीची देखील आवश्यकता असू शकते म्हणून तुम्हाला इंटीग्रल्सच्या सारणीतून काही सुप्रसिद्ध परिणाम देखील वापरण्याची आवश्यकता आहे येथे मी फक्त अंतिम उत्तर सादर करणार आहे जे आपल्याला दर्शनी मूल्यावर घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही जा आणि ते सोडवा आणि स्वतःला पटवून द्या की हे खरोखर उत्तरं आहे बॅचच्या सुरुवातीपासून पेशीचे एक विशिष्ट प्रमाण x पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा एकूण वेळ खालीलप्रमाणे दिलेला आहे t1mαln xx0 β ln YxSS0x0 xYxSS0 t0 where αKSYxSYxSS0x0YxSS0x0 βKSYxSYxSS0x0 हे दाखवण्यासाठी थोडासे बीजगणित लागेल जर तुम्ही गणितात चांगले असाल आवड असेल तर कृपया पुढे जा आणि स्वतःला पटवून देण्यासाठी ते दाखवा खरंच तेच आहे मला वाटते की या व्याख्यानासाठी येथे थांबण्याची ही योग्य वेळ आहे जेव्हा आपण पुढे भेटू तेव्हा मी दिलेल्या समस्येचे निराकरण करीन परंतु कृपया ते सोडवण्याचे सर्व प्रयत्न करा तुम्हाला कमीत कमी निश्चित उत्तर असलेल्या समस्या सोडवण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही ही पद्धत काही वेळात अवलंबली तर तुम्ही गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकाल